नमस्कार आज मी गुसेट प्लेटच्या रचनेवर माझे व्याख्यान मर्यादित करणार आहे गुसेट प्लेट ही एक प्लेट आहे जी अनेक मेंबर ची संयुक्त बैठक जोडण्यासाठी वापरली जाते जेव्हा एकापेक्षा जास्त मेंबर असतात तेव्हा गुसेट प्लेट्स पुरविल्या जातात याचा अर्थ कमीतकमी दोन मेंबर जोडले जातात तिथे आपण गुसेट प्लेट पुरवतो गुसेट प्लेट जर आपण चित्रात पाहिले तर असे दिसते उदाहरणार्थ ट्रस मेंबर मध्ये जेव्हा दोनपेक्षा जास्त किंवा एकापेक्षा जास्त मेंबर येथे जोडले जातात तेव्हा चार मेंबर एकत्र जोडले जातात आता या आकृतीमध्ये आपण असे अनेक पैलू पाहू शकतो की सर्वप्रथम जर मी या सर्वांपैकी पहिल्या भागात पाहिले तर या विशिष्ट ठिकाणी आपण कोन विभाग दर्शविला आहे तर जर cg भेटले पाहिजे म्हणजे सर्व मेंबर नी एका विशिष्ट टप्प्यावर भेटले पाहिजे म्हणजे सर्व मेंबर च्या cg ने एका विशिष्ट टप्प्यावर भेटले पाहिजे जेणेकरून इसेंट्रीसिटी निर्माण होणार नाही तर आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल आणि खरं तर ही गसेट प्लेट ही गसेट प्लेट आहे जी आपण वेगवेगळ्या मेंबर च्या संख्येत सामील होण्यासाठी म्हणतो तर जर आपण आता ह्यांना जोडले तर या गसेट प्लेटचा आकार किती असावा हा गसेट प्लेट आहे बरोबर तो आकार किती असावा जो प्रत्यक्षात या विभागात सामील होण्यासाठी वापरल्या जाणार्या बोल्टच्या संख्येवर किंवा वेल्डिंगच्या लांबीवर अवलंबून असतो उदाहरणार्थ समजा या ठिकाणी आपण पाहत आहोत की तेथे चार संख्येचे बोल्ट आहेत तर या दिशेने गुसेट प्लेटची लांबी आपल्याला बोल्टच्या संख्येच्या आधारे ठरवावी लागेल आणि बोल्टची संख्या बोल्टच्या नाममात्र व्यासाच्या आधारे ठरवली जाते आणि स्ट्रेंथ चे परिमाण म्हणजे या मेंबर मध्ये किती स्ट्रेंथ वापरली जात आहेत याचा अर्थ टेन्साईल फोर्स बरोबर आहे तर हा एक पैलू आहे जो आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि रचना करताना आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की गुसेट प्लेटची लांबी शक्य तितकी कमी असावी जेणेकरून गुसेट प्लेटसाठीची सामग्री कमी केली जाईल आणखी एक मुद्दा असा आहे की मी सांगितल्याप्रमाणे गुसेट प्लेटची जाडी मेंबर पेक्षा थोडी जास्त असावी जी कोणत्याही मेंबर ची जाडी असेल तर गुसेट प्लेटची जाडी थोडी जास्त असावी जी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल म्हणून जर मी रचनेच्या निकषांकडे मागे वळून पाहिले तर आपण प्रथम पाहू शकतो की गुसेट प्लेटचा आकार आणि आकार संयुक्त बैठकीतील मेंबर च्या दिशेच्या आधारे ठरवला जातो त्यानंतर प्लेटचा आकार पिच आणि एज वरील अंतराच्या विशिष्टतेनुसार ठरवला जातो खरे तर कोडमध्ये दिलेले किमान पिचचे अंतर आणि एज वरील अंतर किती असेल तर त्यातून आपल्याला त्या विशिष्ट ठिकाणी प्रदान केलेले पिचचे अंतर आणि एज वरील अंतर किती असेल हे शोधावे लागेल आणि त्यानंतर त्यानुसार आपण जॉईट ची लांबी शोधू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे गुसेट प्लेट्सची रचना प्रत्यक्षात शिअर प्रामुख्याने शिअर आणि गंभीर भागावर काम करणाऱ्या थेट आणि लवचिक स्ट्रेस चा प्रतिकार करण्यासाठी केली गेली आहे म्हणून जेव्हा आपण डिझायनिंगसाठी जात असतो तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की शिअरचा प्रतिकार करणाऱ्या शिअरमुळे आणि गुसेट प्लेटमध्ये येणाऱ्या थेट टेन्साइल फोर्समुळे गुसेट प्लेट्स फेल होणार नाहीत आणि जसे मी सांगितले की गुसेट प्लेटची जाडी गुसेट प्लेटने जोडलेल्या मेंबर च्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त प्रदान करणे ही एक नेहमीची प्रथा आहे जी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल आता जर आपण एक उदाहरण पाहिले तर मला वाटते की आपण गुसेट प्लेटची रचना कशी करायची गुसेट प्लेटची लांबी कशी ठरवायची आणि इतर तपशील समजून घेऊ शकू तर येथे आपण एक उदाहरण दिले आहे जिथे आपल्याला ट्रस मेंबर च्या खालच्या गाभाऱ्याच्या जॉइंट O वर 12 मिमी जाडीच्या जाडीच्या गसेट प्लेटची रचना करावी लागेल आणि 4 चा m 20 ग्रेड वापरावा लागेल 4 6 व्होल्ट तर येथे भार दिले आहेत AD च्या मेंबर मध्ये आपल्या कडे या दिशेने 300 किलो न्यूटन आणि 200 किलो न्यूटन भार आहे आणि या दिशेने 300 किलो न्यूटन आहे त्याचप्रमाणे मेंबर मध्ये OB O हा मीटिंग बिंदू आहे जिथे मेंबर चे सर्व Cg बिंदूवर भेटत आहेत आणि OB वरील फोर्स 140 किलो न्यूटन आहे Oc वरील फोर्स 180 किलो न्यूटन आहे आणि जाडीम्हणजे OB च्या कोन विभागाचा आकार ISA 90 बाय 60 बाय 8 आहे आणि OC च्या कोन विभागाचा आकार ISA 100 बाय 65 बाय 6 आहे आणि तळाचा गाभा 2 ISA 100 बाय 75 बाय 8 आहे आणि हे दोन कोन अशा प्रकारे मागे मागे जोडलेले आहेत बरोबर तर हे दुहेरी आहे म्हणजे दुहेरी मेंबर दुहेरी म्हणजे दुहेरी कोन जो मागील बाजूस जोडणीसह आहे जो Ad आहे आणि या दिशेने 300 किलो न्यूटन आणि या दिशेने 200 किलो न्यूटन आहे आता या प्लेटची रचना कशी करायची आणि गुसेट प्लेटची लांबी वेगवेगळ्या दिशेने कशी शोधायची आणि विभागाचा आकार कसा शोधायचा ते पाहूया तर जर आपण पाहतो की दिलेल्या गोष्टी अशा आहेत की OA वरील शक्ती 300 किलो न्यूटन आहे आणि OB वरील शक्ती 140 किलो न्यूटन होती आणि OC वरील शक्ती 180 किलो न्यूटन होती आणि OD वरील शक्ती 200 किलो न्यूटन होती बरोबर तर ही गुसेटवर कार्य करणारा फोर्स आहे म्हणजे जॉइंट O वर कार्य करणे जेथे जॉइंट O मध्ये सर्व मेंबर भेटत आहेत हे जॉइंट O आहे तर हे A आहे हे B C D आहे या दिशेने एक टेन्साईल फोर्स आहे आता आपल्याला एक गसेट प्लेट प्रदान करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला या दिशेने बोल्टची लांबी आणि संख्येच्या दृष्टीने गसेट प्लेटचा आकार शोधावा लागेल आता m 20 बोल्टसाठी आपल्याला शिअर स्ट्रेंथ माहित आहे जे आपण शोधू शकतो की डिझाइन शिअर स्ट्रेंथ Vdsb असे आहे जे Fu b बाय रूट 3 गुणिले NN Anb अधिक NSASB बाय गॅमा Mb आहे आताM 20 श्रेणीच्या बोल्टसाठी म्हणजे बोल्टचा व्यास 20 मिमी आहे तर जर ते 20 मिमी असेल तर मी Anb 0 78 पाय बाय 4D वर्ग म्हणून शोधू शकतो जे 245 मिलीमीटर स्क्वेअर होईल बरोबर तरVdsbआपण आता शोधू शकतो की आपण विचार करू शकतो की शियर प्लेन बोल्टच्या थ्रेडमधून जात आहे तर NN 1 आहे आणि NS 0 आहे शँकमधून कोणतेही शिअर प्लेन जाणार नाही तर जर आपण याचा विचार केला तर आपण Vdsb चे मूल्य शोधू शकतो जसे की Fub हे 400 बाय रूट 3 गुणिले NN हे 1 आहे आणि 245 हे क्षेत्रफळ आहे आणि गॅमा द्वारे Mb हे 1 तर आपण शोधू शकतो 45 3 किलो न्यूटन आता म्हणून Vdsb येत आहे 45 3 किलो न्यूटन आणि दुहेरी शिअर साठी Vdsb दुहेरी शिअर कारण एका ठिकाणी ते दुहेरी शिअर असेल जे मेंबर AD किंवा OA आणि OD असेल जे दुहेरी शिअर मध्ये असेल तर ते 45 3 गुणिले 90 6 किलोमीटर कारण जर तुम्हाला आठवत असेल की मेंबर OAD हा ISA 100 बाय 75 बाय 8 2 ISA 100 बाय 75 बाय 8 सह दोन कोन विभागांनी बनलेला होता कारण ते दुहेरी शिअर आहे तर Vdsb चे मूल्य 90 6 किलोमीटर असलेल्या एका शिअर च्या दुप्पट असेल आताआपल्याला विशिष्ट पिच चे मूल्य आणि एज वरील अंतर गृहीत धरावे लागेल तर पिच चे मूल्य आपण पी बरोबर 2 5D म्हणून विचारात घेऊ शकतो म्हणजे 2 5 गुणिले 20 तर ते 50 आहे आणि एज मूल्य आपण 1 5Dम्हणून विचारात घेऊ शकतो म्हणजे 30 तथापि आपण हे कमीतकमी पिच आणि एज वरील अंतर वाढवू शकतो जे आपण 40 मिमी पर्यंत वाढवू शकतो आणि कदाचित तुम्ही 60 मिमी पर्यंत वाढवू शकता तर शेवटी पिच चे अंतर आपण 60 मि असे गृहीत धरत आहोत आणि एज वरील अंतर आपण 40 मि असे गृहीत धरत आहोत तर हे पिच आणि एज यांचे वितरण आहे आता जर आपण मेंबर OB ची रचना केली तर आपण मेंबर OB साठी पाहू शकतो की मलाKB मूल्य शोधावे लागेल आता K B चे मूल्य असेल आपल्याला या E चे किमान भाग 3 D 0 E म्हणजे 40 भागिले 3 गुणिले D 0 म्हणजे 22 22 नंतर P भागिले 3 D 0 60 भागिले 3 गुणिले 22 वजा 0 25 नंतर Fubबाय Fu आणि या 4 ची 1 यादी आणि ती 0606 होईल खरे तर सर्व मेंबर साठी ही KB किंमत ही बेअरिंग स्ट्रेंथ मोजण्यासाठी 0 606 होईल तर बेअरिंग स्ट्रेंथ Vdpb मी येथे मेंबर OB मध्ये बेअरिंग स्ट्रेंथ शोधू शकतो ज्याचा आकार OB 90 ISA 90 बाय 60 बाय 8 आहे तर जाडी 8 मिमी आहे बरोबर तर 2 5 KB DT गुणिलेFub बाय गॅमा MB जर मी मूल्ये शॉधली तर मी 2 5KB शोधू शकतो आपण 0 606 गुणिले d शोधू शकतो म्हणजे बोल्टचा व्यास 20 गुणिले T म्हणजे थिनर प्लेटची जाडी म्हणजे मेंबर ची जाडी हा कोन विभाग 8 आहे आणि गसेट प्लेटची जाडी 12 आहे तर यापैकी कमी म्हणजे 28 मिमी आणि 12 मिमी तर आपण 8 मिमी योग्य विचारात घेऊ आणि नंतर Fub 400 आहे आणि गॅमा mb 1 25 आहे तर जर आपण या मूल्याचा विचार केला तर बेरिंगमुळे बोल्टची ताकद मी 77 57 किलो न्यूटन शोधू शकतो बरोबर तर बेअरिंग मी शोधू शकतो 77 57 किलो न्यूटन आणि त्यापूर्वी आपल्याला शिअर हे 45 3 इतके असल्यामुळे स्ट्रेंथ मिळाली आणि दुहेरी शिअरिंग साठी ते 90 आता प्रति पिच च्या कोना ची स्ट्रेंथ आपल्याला हे देखील शोधावे लागेल की ते TDN आहे जे आपल्याला 0 9 गुणिले fu गुणिले An बाय गॅमा एम 1 तर जर मी मूल्य ठेवले तर ते 0 9 गुणिले Fu म्हणजे 410 आता जर आपण विचार केला तर आता An An प्रत्तेक पिच असेल तर 60 ही पिच आहे आणि व्यास हा व्यास आहे बोल्टचा संपूर्ण व्यास 22 गुणिले जाडी 8 गुणिले 1 25 आहे तरप्रत्येक पिच लांबीच्या कोना ची स्ट्रेंथ आपण शोधू शकतो की हे 89 74 किलो न्यूटन होईल बरोबर तर आपल्याला येथे जे बोल्ट मूल्य मिळते त्याचा अर्थ असा आहे की बोल्ट मूल्य या तीन बोल्ट मूल्यांपैकी कमी असेल Bv बोल्ट मूल्य मी शोधू शकतो की तीन मूल्यांपैकी कमी मूल्य आपल्याला आढळू शकते ते 45 3 हे मेंबर OB साठी एकच शिअर आहे तर आपल्या ला 77 57 मिळालेआणि प्रत्येक पिच च्या कोना ची स्ट्रेंथ आपल्याला 89 74मिळाली म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ तर या तीनपैकी हे कमी येत आहे 45 3 किलो न्यूटन तर शेवटी बोल्टचे मूल्य आहे आपल्याला 45 3 किलो न्यूटन मिळत आहे बरोबर तर मेंबर OB साठी बोल्टची संख्या ही त्या मेंबर वर काम करणारा एकूण भार होईल जो बोल्ट मूल्य 45 3 ने 140 किलो न्यूटन होता तर हे 3 1 होत आहे म्हणजे आपण चार संख्येच्या बोल्टचा विचार करू शकतो तर आपल्याला चार संख्येचे बोल्ट प्रदान करावे लागतील आणि जर हा मेंबर असेल तर आपण चार संख्येचे बोल्ट प्रदान करीत आहोत तर गुसेट प्लेटसाठी आवश्यक असलेली एकूण लांबी असेल ही 60 आहे आणि ही 40 आहे बरोबर हे 60 आणि 40 आहे तर जर मी लिहिले तर गुसेट प्लेटLg ची एकूण लांबी 3 गुणिले 60 अधिक 2 गुणिले 40 असेल तर ते 260 मिमी होईल बरोबर तर मेंबर OB सोबत 260 मिमी लांबी आवश्यक असेल त्याचप्रमाणे मी मेंबर OC साठी आवश्यक असलेली लांबी आणि आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या शोधू शकतो तर मेंबर OC साठी अशाच प्रकारे मी गणना करू शकतो की येथे आपल्याला माहित आहे की KB मूल्य समान आहे कारण ते 0 606 असेल जे काही आपण आधी मोजले आहे कारण येथे पिच चे अंतर आणि एज वरील अंतर सर्व ठिकाणी बोल्ट समान आहे आपण 20 मिमी वापरत आहोत आणि आपण पीच चे मूल्य 50 60 आणि एज वरील अंतर 40 असे गृहीत धरले आहे त्यामुळे सर्व ठिकाणी KB चे मूल्य समान असेल तर आपण बोल्टची बेअरिंग स्ट्रेंथ VdPb शोधू शकतो जी आपण 2 5 गुणिले KB गुणिले d म्हणून शोधू शकतो हे 20 गुणिले t आहे येथेमेंबर चा आकार 100 गुणिले 65 गुणिले 6 आकाराचा मेंबर ISA 100 गुणिले 65 गुणिले 6 आहे तर जाडी 6 6 आहे आणि गुसेट प्लेटची जाडी 12 आहे तर या 2 पेक्षा कमी जाडी 1 25 ने भागली जाईल तर मी शोधू शकतो 58 1 8 किलो न्यूटन आणि त्याचप्रमाणे मी प्रत्येक पिच लांबीच्या कोनाची स्ट्रेंथ शोधू शकतो जी टेन्शन मुळे आहे मी 0 9 म्हणून tdn गुणिले f u f u हे 410 गुणिले a n आहे येथे a n प्रत्येक पिचची लांबी असेल ती 60 वजा 22 गुणिले जाडी असेल बरोबर तर a n I कोना च्या जाडीमध्ये 60 वजा 22 गुणिले गॅमा m b गॅमा m 1 माफ करा तर जर मला हे मूल्य सापडले तर मला हे 67 31 किलो न्यूटन असे आढळेल तर ही बेअरिंग स्ट्रेंथ आहे आणि टेन्साइल स्ट्रेंथ येत आहे 67 31 आणि शेअरिंग स्ट्रेंथ Vdsbआपण आधी शोधू शकलो की ते 45 3 आहे ठीक आहे तर बोल्टचे मूल्य या 3 पेक्षा कमी असेल म्हणून मी बोल्टचे मूल्य 45 3 किलो न्यूटन असे लिहू शकतो म्हणजे हे पूर्वीसारखेच आहे तर बोल्टची संख्या मी शोधू शकतो की आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या ही बोल्टच्या मूल्यानुसार प्लेटवर कार्य करणारी टेन्साइल फोर्स असेल जी 180 बाय 45 3 आहे जे 3 97 होत आहे म्हणजे ते देखील 4 आहे तर गसेट प्लेटची लांबी देखील शोधली जाऊ शकते गसेट प्लेटची लांबी ही पिच चे अंतर असेल म्हणजे पिच चे अंतर 60 आणि एज चे अंतर 40 ठेवणे म्हणजे आपण 3 गुणिले 60 अधिक 2 गुणिले 40 शोधू शकतो जे 260 मिमी असेल तर मेंबर OB बरोबर तरमेंबर Ab साठी मेंबर OC कडे जाणाऱ्या गसेट प्लेटची लांबी 260 मिमी असेल आणि बोल्टची संख्या 4 आवश्यक असेल आता आपणAD मेंबर AD कडे येऊ तर मेंबर AD च्या बाबतीत आपण पाहू शकतो की हा तळाचा कर्व्ह आहे तर जर आपण पाहिले की ते O बिंदूवर भेटत आहे आणि या दिशेने A आहे आणि ही D आहे आणि या दिशेने असलेला फोर्स 300 किलो न्यूटन हा टेन्साईल फोर्स आहे आणि या दिशेने 200 किलो न्यूटन आहे तर जर तो सिंगल मेंबर म्हणजे AD मेंबर r असेल तर मी असे म्हणू शकतो की tu एकूण फोर्स असेल म्हणजे 300 वजा 200 किलो न्यूटन तर याठिकाणी tu100 किलो न्यूटन असेल बरोबर तथापि जर हे सिंगल मेंबर नसतील तर याचा अर्थ असा की जर 2 सदस्य येथे स्वतंत्रपणे जोडलेले असतील तर ते 300 असेल आणि हे 200 असेल परंतु ते सिंगल मेंबर म्हणून कार्य करत असल्याने असंतुलित फोर्स ही 100 किलो न्यूटन असलेल्या मेंबर वर कार्य करणारा फोर्स असेल आणि याठिकाणी आपण प्लेटची जाडी विचारात घेऊ शकतो ती 8 मिमी असेल कारण 2 कोन एकत्र ठेवले आहेत तर ज्या जाडीचा आपण विचार करू शकतो ती एक कोनाच्या जाडीच्या दुप्पट आहेयाचा अर्थ असा की ही 2 ISA100 बाय 75 बाय 8 मानली जाते याचा अर्थ येथे जाडी 2 गुणिले 8 गुणिले 16 असेल आणि गुसेट प्लेटची जाडी 12 असेल तर या ठिकाणी आपण किमान 16 आणि 12 चा विचार करू म्हणजे ते 12 मिमी असेल तर बेअरिंग शक्तीची गणना करताना जाडी 12 मिमी मानली जाईल कारण हा दुहेरी कोन विभाग आहे जो वापरला जातो तर दुहेरी कोन विभागाची जाडी संयुक्तपणे 16 मिमी होईल तर गुसेट प्लेटची जाडी 12 मिमी आहे तर किमान 12 मिमी असेल बरोबर तर आपण बोल्टची बेअरिंग स्ट्रेंथ शोधू शकतो जी 2 म्हणून V d P b आहे 5 गुणिले K b K b समान असेल कारण K b हे वय आणि पिच च्या अंतरावर अवलंबून असते तर हे सर्व K b गुणिले d 20 मिमी बोल्ट व्यासासाठी समान असेल आणि t आपण 12 चा विचार करीत आहोत म्हणजे गुसेट प्लेटची जाडी तर F u b 400 बाय गॅमा m b 1 तर गणना केल्यानंतर आपण हे 116 4 किलो न्यूटन असे शोधू शकतो तर बेअरिंग स्ट्रेंथ धारण करून आपण 116 4 किलो न्यूटन शोधू शकतो पुन्हा प्रत्येक पिच लांबीच्या कोना ची स्ट्रेंथ जी आपण शोधू शकतो T d n जी 0 9 गुणिले Fu Fu हे 410 गुणिले 60 आहे 60 ही प्रत्येक पिच साठीची आहे ज्याचा आपण विचार केला पाहिजे आणि 22 ही बोल्टेची होल गुणिले जाडी 16 गुणिले 1 25 असेल तर हे 179 5 किलो न्यूटन तर बोल्टचे मूल्य बरोबर आणि आणखी एक Vdsb जे आपल्याला आधी मिळाले ते म्हणजे बोल्टची शिअर स्ट्रेंथ जी 2 गुणिले 45 3 किलो न्यूटन आहे म्हणजे 90 6 किलो न्यूटन तर बेअरिंगमुळे आपल्या ला बोल्टची स्ट्रेंथ 116 4 किलो न्यूटन इतकी मिळाली हे टेन्साईल मुळे 17 9 45 किलो न्यूटन आणि 90 6 किलो न्यूटन इतकी शिअरिंग असल्यामुळे तर या बोल्टच्या किमान मूल्य म्हणून आपण शोधू शकणारे बोल्ट मूल्य माफ करा V b V b 90 6 किलो न्यूटन असेल तर आवश्यक बोल्टची संख्या येथे Tu असेल 100 असंतुलन फोर्स 100 किलो न्यूटन बाय 90 तर ते 1 1 असेल म्हणजे येथे 2 बोल्ट आवश्यक आहेत तर गुसेट प्लेटची लांबी आपण 60 अधिक 2 गुणिले 40 म्हणून शोधू शकतो म्हणजे 140 मिलीमीटर बरोबर 140 मिलीमीटर तर त्यानुसार आपण येथे पाहू शकणाऱ्या आकृतीनुसार बोल्टची व्यवस्था करू शकतो मी स्क्रीन दाखवणार आहे ही येथे व्यवस्था असेल जर तुम्ही पाहिले तर आपण येथे 4 बोल्ट विचारात घेतले आहेत हे मेंबर Ob सोबत 4 बोल्टआहेत हे O आहे हेb आहे हे c आहे हे d आहे तर जर आपण पाहिले की मेंबर Ob साठी आपल्याला 4 बोल्ट्सची आवश्यकता आहे तर आपण बोल्टची लांबी त्यानुसार शोधू शकतो जे आपण शोधू शकतो की प्रत्यक्षात आपल्याला येथे 260 मिमी बरोबर मिळाले आहे तर ही 260 मिमी असेल त्याचप्रमाणे ही लांबी देखील 260 मिमी 260 मिमी असेल बरोबर कारण मेंबर Oc साठी देखील 4 बोल्ट आवश्यक आहेत आणि मेंबर Ad साठी आपल्याला 2 बोल्ट आवश्यक आहेत म्हणून ही लांबी आपण 140 मिमी म्हणून मोजली आहे बरोबर तर अशा प्रकारे गुसेट प्लेटची परिमाणे योग्य ठरवली गेली आहेत तर या ठिकाणी जर आपण 20 मिमी व्यासाच्या बोल्टच्या जागी विचार केला तर जर आपण थोडा जास्त विचार केला तर ही लांबी कमी केली जाऊ शकते ही लांबी कमी केली जाऊ शकते शकते तर बोल्टचा व्यास वाढवून वेगवेगळ्या दिशेने गसेट प्लेटची लांबी कमी केली जाऊ शकते आणि जर आपण बोल्टचा व्यास वाढवला तर बोल्टची संख्या कमी केली पाहिजे आणि परिणामी आपण गसेट प्लेटची कमी लांबी शोधू शकतो तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती येथे गुसेट प्लेटचे परिमाण शोधू शकते पुन्हा समाप्त करण्यापूर्वी मी फक्त हे महत्त्व देत आहे की जेव्हा आपण जोडणी करत असतो तेव्हा असे म्हणा की हा या दिशेने असलेला कोन विभाग आहे आणि दुसरा विभाग हा जोडलेला दुसरा कोन आहे ज्याचा cg हा आहे आणि हा या दिशेने दुसरा कोन विभाग cg आहे तर मला काय सांगायचे होते की हे या टप्प्यावर पूर्ण झाले पाहिजे याचा अर्थ या मेंबर चा cg या मेंबर चा cgआणि या मेंबर चा cg एका विशिष्ट बिंदूवर जुळला पाहिजे जर ते जुळत नसेल तर इसेंट्रीसिटी विकसित होईल आणि परिणामी मेंबर मध्ये चित्रात अतिरिक्त मोमेंट येईल ज्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे डिझाइन करणे आवश्यक आहे म्हणूनच तो मोमेंट किंवा इसेंट्रीसिटी टाळण्यासाठी आपल्याला संरेखन अशा प्रकारे करावे लागेल की आपल्याला कोन विभाग अशा प्रकारे ठेवावा लागेल की विभागांचे सर्वcg एका विशिष्ट बिंदूची पूर्तता करीत आहेत जे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल आणि पुन्हा नमूद करण्याची गरज नाही की गुसेट प्लेटची लांबी वेगवेगळ्या प्रकारे कमी केली जाऊ शकते म्हणजे बोल्टचा व्यास वाढवून गुसेट प्लेटची लांबी कमी करण्यासाठी आपण लक्षात ठेवले पाहिजे त्यामुळे बोल्टची आवश्यकता कमी असते आणि परिणामी गुसेट प्लेटची लांबी कमी होते कारण एका विशिष्ट मेंबर वरील विशिष्ट फोर्स चा सामना करण्यासाठी आपण बोल्टची संख्या देऊ शकतो आणि जर मी बोल्टचा व्यास वाढवला तर ते कमी केले जाऊ शकते मग मी बोल्टची संख्या कमी करू शकतो आणि जर मी बोल्टची संख्या कमी केली तर मी या दिशेने गुसेट प्लेटची लांबी कमी करू शकतो आणि जर गुसेट प्लेट मोठी झाली तर याचा अर्थ जर गुसेट प्लेटची लांबीमोठी झाली तर गुसेट प्लेटचे वजन जास्त होईल आणि जर गुसेट प्लेटचे वजन जास्त झाले तर संरचनेचे मृत भार वजन अधिक होईल म्हणूनच ते एक होणार नाही ते आर्थिक होणार नाही आर्थिकदृष्ट्या या अर्थाने की जर गसेट प्लेट जाड असेल तर जर गसेट प्लेटचा आकार जास्त झाला आणि आपल्याला माहित आहे की एका विशिष्ट संरचनेसाठी गसेट प्लेटची संख्या प्रचंड आहे म्हणजे अनेक त्यामुळे गुसेट प्लेटचे एकूण वजन खूप मोठे असावे तर जर आपण बोल्टची संख्या योग्य प्रकारे वापरू शकलो तर गुसेट प्लेटमुळे होणारा डेड लोड कमी केला जाऊ शकतो म्हणजे जर आपण बोल्टची संख्या योग्य प्रकारे कमी केली तर बोल्टचा व्यास वाढवून जेणेकरून गुसेट प्लेटची लांबी कमी केली जाऊ शकते आणि जर ती कमी केली गेली तर आपण गुसेट प्लेटचे वजन कमी करू शकतो आणि परिणामी संरचनेचे डेड वजन कमी होईल तर मला गुसेट प्लेटबद्दल चर्चा करायची होती खूप खूप धन्यवाद